द पोंटिंग वेक्टर सोल्व्ड एक्झाम्पल्स मागील व्याख्यानामध्ये आपण इलेक्ट्रोमाग्नेटीक क्षेत्रांसाठीच्या पोंटिंग वेक्टर ची ओळख करून घेतली आणि असे दाखवले की हे 1μ0ExB आहे आणि हे बरोबर प्रती क्षेत्रफळाचा प्रती वेळेसाठीचा उर्जा प्रवाह किंवा प्रती क्षेत्रफळासाठीची पावर आहे ही उर्जा काय करते आपण मागिल व्याख्यानात पाहिले की ही प्रभारांची मेक्यानिकल उर्जा वाढवते किंवा संपूर्ण इलेक्ट्रोमाग्नेटीक उर्जा वाढवते 10EBSEnergy flowarea×time तर हे ds' S असे मिळेल इथे मला तुम्हाला परत आठवण करून देऊ दे की मी अश्याप्रकारच्या घनमानाविषयी बोलत आहे ds' आतील दिशेने आहे आणि आपण उर्जा आणि मेक्यानिकल उर्जा घटकाविषयी बोलत आहोत हे शेवटी जूल हिटिंग सारखे आहे कारण हे प्रभार सभोवती फिरायला लागतात त्यामुळे त्यांना कायनेटिक उर्जा मिळते आणि ते ती गर्मी द्वारे बाहेर टाकतात या व्याख्यानामध्ये मी दोन उदाहरणांद्वारे हे खरे आहे असे तुम्हाला दाखवणार आहे पहिले उदाहरण म्हणजे मी एक जाड विद्युत प्रवाह वाहक तार घेतो हे एक अतिशय मानक उदाहरण आहे त्याची त्रिजा a आहे आणि त्यातून I इतका विद्युत प्रवाह जातो आहे समजा रेसिस्टीविटी ρ आहे तर जर मी आतील विद्युत क्षेत्र पाहिले ते आहे E बरोबर ρJ याला ओहम च्या सिद्धांताचा परिणाम Ohm's law असे म्हणतात तो आहे ρIπa2 हे विद्युत क्षेत्र आहे EρjρIa2 विद्युत क्षेत्राची दिशा विद्युत प्रवाहासारखी आहे आणि उजव्या बाजूच्या बाहेरच्या सीमा अटींवरुन पृष्ट्भागावर देखील E सारखा आहे म्हणून हा आहे E चुंबकीय क्षेत्र B चे काय तर पृष्ट्भागावरील B बरोबर μ02πaI आणि कारण विद्युत प्रवाह वर जात आहे म्हणून चुंबकीय क्षेत्र हे असे जाते आहे आणि या दिशेने येते आहे आपण विद्युत क्षेत्र देखील काढूया ते वर जात आहे म्हणून हे B आहे मी दिशा या अश्या दाखवतो आहे B0I2πa म्हणून पोंटिंग वेक्टर S बरोबर 1μ0ExB होय आणि दिशा पाहून तुम्ही हे बघू शकता की तो घनमानाच्या आतील दिशेने आहे आणि त्याची संख्या 10ρIa20I2πa इतकी आहे यातील काही टर्म्स रद्द करू हा μ0 रद्द होतो आणि तुम्हाला I222a3 मिळते आणि पोंटिंग वेक्टर ची दिशा ExB वरून सहजपणे तुम्हाला दिसेल की ती या घनमानमध्ये जात आहे S10EB10ρIa20I2πaI222a3n म्हणून आपल्याकडे या तारेमध्ये या घनमानात वाहणारी उर्जा आहे प्रत्यक्षात तिथे पृष्ट्भागावर देखील प्रभार आहेत ज्यामुळे विद्युत क्षेत्र E पृष्ट्भागाला लंब मिळते त्यामुळे उर्जा पृष्ट्भागाच्या दिशेने तारेमधून वाहते पण आपल्याला जे दाखवायचे आहे हे त्याच्यापलीकडचे आहे इथे आपल्याला केवळ हे दाखवायचे आहे की मेक्यानिकल उर्जा किंवा उष्णता जी आत निर्माण होते आहे ती खरंतर पोंटिंग वेक्टर मुळे आत आणली जाते आहे आणि हे ते दाखण्यासाठी पुरेसे आहे म्हणून आता आपण काय करणार आहोत की आपण ही तार घेणार आहोत ज्यामध्ये विद्युत प्रवाह I वाहतो आहे आणि आपण हे दाखवले आहे की यामध्ये हा पोंटिंग वेक्टर आहे हे या घनमानमध्ये उर्जा नेतो आहे आणि S बरोबर I222a3 होय हे लक्षात घ्या की ही उर्जा प्रती युनिट वेळेसाठी प्रती क्षेत्रफळासाठी आहे म्हणून जर मी युनिट लांबी ची ही तार घेतली आणि त्यातून किती उर्जा प्रती युनिट लांबी साठी जाते आहे हे पहिले तर प्रती युनिट लांबी मधून जाणारी उर्जा समजा आपण ती आतमध्ये वाहते असे घेऊया तर ती S गुणिले 2πa गुणिले युनिट लांबी l इतकी मिळेल तर हे ρI22 π2 असे मिळेल ही प्रती लांबी साठीची उर्जा आहे जी मी अशी लिहू शकतो की रेसिस्तंस ρπa2 बरोबर ρ भागिले तारेचे क्षेत्रफळ गुणिले लांबी l म्हणून हे होईल रेसिस्तंस गुणिले I2 प्रती लांबी ही आत वाहणारी उर्जा आहे म्हणून जर मी उर्जा संतुलन समीकरणाकडे परत गेलो dwdt कारण विद्युत प्रवाह स्थिर आहे तर तिथे एलेक्ट्रोमाग्नेटीक ऊर्जेमध्ये बदल होत नाही म्हणून ही दुसरी टर्म जी आत वाहणारी उर्जा आहे ती 0 आहे 2πaI2a2RI2length dWdt0enegy flowing in जुल हिटिंग वरून मला माहितेय की ही टर्म म्हणजे RI2 उजवीकडची टर्म देखील RI2 आहे म्हणून आपण दाखवले की ही उर्जा जी खर्च झाली किंवा जितकी उष्णता तारेमध्ये निर्माण झाली ही एलेक्ट्रोमाग्नेटीक क्षेत्रांमुळे आणली गेली आहे या संकल्पनेचे दुसरे प्रात्यक्षिक म्हणजे मला एक सोलेनोइड घेऊ दे हे दुसरे उदाहरण आहे मला एक सोलेनोइड घेऊ दे ज्याच्या पृष्ट्भागावरील विद्युत प्रवाह K आहे तर आतील क्षेत्र B बरोबर μ0K प्रती युनिट लांबी साठीची जमा केलेली उर्जा बरोबर समजा आपण परत त्रिजा a घेऊया तर ती πa2 गुणिले लांबी l बरोबर घनमान गुणिले B 02K220 म्हणून हे a20K22 मिळेल ही जमा केलेली उर्जा आहे B0K Energy stored length a202K220a20K22 समजा आता आपण विद्युत प्रवाह K डॉट रेट ने बंद केला तर तो काही वेळाने हळू हळू 0 होतो आता जर मी तो बंद केला मला माहितेय की मी हे वेगवेगळ्या प्रकारे करू शकतो पण समजा हा इंदुक्टंस L आहे आणि तारेचे रेसिस्तंस R आहे तर K बरोबर K0 गुणिले e चा घातांक -RLt होय पण आपल्याला हे पाहायचे नाही आपला मुद्दा हा आहे की K बंद केला आहे K≅K0e RLt जर K बंद केला तर चुंबकीय क्षेत्र बदलते आणि म्हणून चुंबकीय क्षेत्र कमी होत जाते आणि फ्यारडे च्या सिद्धांतानुसार Faraday's law डेल क्रॉस B डेल क्रॉसE बरोबर - dB dt ते विद्युत क्षेत्र निर्माण करेल आणि असे की हे क्षेत्र त्या क्षेत्राच्या बदलाला विरोध करेल म्हणून ते सारख्याच दिशेने क्षेत्र निर्माण करेल आणि म्हणून विद्युत क्षेत्र असे निर्माण होईल की ते उजव्या बाजूला जाईल मी हे या सोलेनोइड वर दाखवतो आहे आणि आणि डाव्या बाजूने वर येईल स्टोक चा सिद्धांत वापरून मी हे पृष्ट्भागावर 2πa गुणिले E असे लिहू शकतो ते बरोबर ऋण चिन्ह a2 प्रवाह बदल गुणिले B डॉट म्हणून दिशांकडे बघून ऋण चिन्हाचा विचार आपण अगोदरच केला आहे म्हणून E बरोबर π दोन्ही कडे रद्द होतो एक a रद्द होतो E बरोबर aB डॉट 2 जे आहे μ02K डॉट हे आत जाणारे विद्युत क्षेत्र आहे म्हणून पृष्ट्भागाच्या उजव्या बाजूला मी हे बाहेरील आणि आतील क्षेत्र सारखे आहे कारण विद्युत क्षेत्राचे समांतर घटक सारखे असतात 2πaEπa2dBdt or Ea2dBdta02dKdt तर आता माझ्याकडे या सोलेनोइड मध्ये मला हे पृष्ट्भागावर थोडेसे मोठे बनवू दे इथे B क्षेत्र आहे आणि इथे E क्षेत्र या दिशेने येते आहे म्हणून ExB बाहेरच्या दिशेने जाते आहे हा S वेक्टर आहे तो आहे 1μ0 ExB याचा अर्थ असा आता उर्जा या घनमानातून बाहेरच्या दिशेने वाहत आहे आपण जे काढेले ते म्हणजे a μ02Kडॉट आणि B आपण आधीच काढले आहे μ0K आता मी परत μ0 रद्द करतो आणि यावरून 2μ0K Kडॉट मिळेल हा उर्जा प्रवाह आहे उर्जा जी प्रणालीतून बाहेर येत आहे S10EB10a02dKdt0Kna20KdKdtn आणि जर मी लांबी L घेतली आणि वेळेनुसार किती उर्जा बाहेर येत आहे K 0 असायला हवा म्हणून बाहेर येणारी उर्जा S ds आहे आता ds बाहेरच्या दिशेने आहे म्हणजे उर्जा प्रवाह बाहेरच्या दिशेने आहे तो आहे 2μ0 K K डॉट डॉट ds इतका आहे त्यावरून 2πaL मिळेल ते या सिलेन्ड्रीकल पृष्ट्भागाचे क्षेत्रफळ आहे त्यावरून 2 πa2μ0 K डॉटKL रद्द होईल त्यावरून πa2L हे संपूर्ण घनमान आहे तर हे घनमान गुणिले μ0 ddtKडॉट 22 असे मिळेल ही बाहेर वाहणारी उर्जा आहे 0ddt म्हणून मी जोवर हे पूर्ण करतो तोवर वेळेनुसार बाहेर गेलेली संपूर्ण उर्जा आणि K 0 होतो ती आहे ∫dts ds बरोबर ∫dt V 0ddt12K2 ही उर्जा वेळेनुसार बाहेर पडली आहे विद्युत प्रवाह घनता K पासून 0 पर्यंत आली आहे Total energydt S 0K22 सुरुवातीला किती उर्जा जमा होती चुंबकीय क्षेत्रातील उर्जा घनता बरोबर 12μ0 गुणिले B2 बरोबर 02K220 बरोबर 0K22 इतकी होय म्हणून v इतक्या घनमनात V0K22 इतकी उर्जा मिळेल ती आता बाहेर पडली आहे आणि पोंटिंग वेक्टर नुसार पृष्ट्भागाकडून बाहेर गेली आहे म्हणून dw dt अधिक ddt E इलेक्ट्रोमाग्नेटीक बरोबर ∫s ds हे परत समाधान पावते असे दिसते या केस मध्ये dwdt बरोबर 0 होय ही अशी टर्म आहे जी शेवटी 0 होते आणि पोंटिंग वेक्टर नुसार उर्जा बाहेर पडते Energy density120B202K2200K22 Total energyV0K22 तर या व्याख्यानामध्ये मी तुम्हाला दाखवले की इलेक्ट्रोमाग्नेटीक क्षेत्र जेव्हा ते दोघे एकत्र असतात तेव्हा उर्जा प्रवाह वाहतो आणि मी दोन उदाहरणे घेतली एका उदाहरणात पोंटिंग वेक्टर द्वारे मेक्यानिकल उर्जा आणली गेली दुसऱ्या उदाहरणात एका घनमानातून उर्जा नेली गेली आणि ती उर्जा सुरुवातीला इलेक्ट्रोमाग्नेटीक उर्जा म्हणून जमा होती